पहिल्या आठवड्याच्या 5 व्या मॉड्यूलमध्ये सर्व सहभागींचे स्वागत मागील मॉड्यूलमध्ये आपण ऑक्युलिक्स किंवा डोळ्यांच्या भाषेबद्दलची ओळख केली होती वेगवेगळ्या प्रकारचे टक लावून पाहणे अभ्यासले होते या मॉड्यूलमध्ये आपण वेगवेगळ्या परस्परसंबंधित परिस्थितींमध्ये नजरेने किंवा डोळ्याने संपर्क साधण्याच्या भूमिकेकडे पाहू उदाहरणार्थ वर्गात तसेच काही विशिष्ट व्यावसायिक परिस्थितीत जेव्हा सादरीकरण करणे आणि मुलाखती वगैरेचा सामना करणे कोणत्याही संवादा दरम्यान आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्याच्या डोळ्यात बघणे महत्वाचे आहे खरं तर नजरेचा संपर्क मानवी परस्परसंवादाचा अविभाज्य भाग आहे आमच्या संवादादरम्यान एखाद्या व्यक्तीकडे टक लावून पाहण्यास आम्ही सक्षम असल्यास असे आढळले की त्याचा परिणाम अधिक चांगला आहे त्याच बरोबर आमच्या कल्पना चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्यास आणि त्वरित अभिप्राय मिळविण्यास सक्षम आहोत आपण दुसऱ्या व्यक्तीकडे आपले लक्ष सहजपणे वळविण्यास सक्षम असल्यास हे दोन्ही लोक एकाच गोष्टीबद्दल बोलत असतात आपण दोन व्यक्तींमधील संवाद तसेच छोट्या गटातील सादरीकरणामध्ये हे कौशल्य कसे उपयुक्त आहे ते पाहू लक्ष देण्याची ही घटना विशेषत लहान मुलांमध्ये भाषेचा तसेच सामाजिक अनुभूतीचा विकास करण्यास मदत करते मागील मॉड्यूलमध्ये आपण भाषाचेतना प्रोग्रामिंगचा उल्लेख केला होता जे सिद्धांतकार एनएलपीच्या भाषाचेतना प्रोग्रामिंग क्षेत्रात कार्य करीत आहेत ते असे सूचित करतात की विचारांच्या प्रक्रियेसह नैसर्गिक डोळ्याच्या हालचाली कधीही निरूददेश नसतात उलट या डोळ्यांच्या हालचालीं विषयाशी तसेच या विचारांच्या विशिष्ट पद्धतीशी संबंधित आहेत नेत्रसंपर्काची पातळी तसेच काही परिस्थितींमध्ये डोळ्यांच्या संपर्कांची कमतरता ही व्यक्तीची मनोविकृती प्रतिबिंबित करते निरनिराळ्या वैद्यकीय नियतकालिकांमध्ये या पैलूवर भाष्य केले गेले आहे आणि नंतरच्या निष्कर्षांमुळे व्यावसायिक परिस्थितीत देखील त्यांचे दृढकरण केले गेले आहे वैद्यकीय संशोधकांना असे आढळले आहे की जे लोक नैराश्यात किंवा चिंताग्रस्त किंवा मनोविकारग्रस्त आहेत अशा लोकांमध्ये डोळ्यांचा चांगला आणि सतत संपर्क राखण्यात अडचण येते असे दिसून आले आहे की ज्या लोकांमध्ये अतिचंचलता ही अवस्था आहे ते वेगाने आणि एकाच दृष्टीक्षेपात वातावरण घाईघाईने नजरेखालून घालतात उपचारात्मक परिस्थितीमध्ये नजरांमधील चांगला संपर्क रूग्णांमधील मानसिक त्रास अचूकपणे निदान करण्याशी संबंधित असतो आपण असेही म्हणू शकतो की जेव्हा आम्ही वर्गात असतो तसेच इतर व्यावसायिक परस्पर संबंधांमध्ये देखील या प्रवृत्ती दिसून येतात आपल्या अनुभवाच्या आधारे आपल्या सर्वांना हे माहित आहे की शिक्षक म्हणून आपण कदाचित कोणत्याही वेळी वर्गात कोठेही पहात असतो परंतु विद्यार्थ्यांशी नजरेने संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असलेल्या शिक्षकांकडून अधिक जाणून घेण्याकडे त्यांचा कल असतो आणि ते अशा लोकांना कंटाळतात जे सतत टिपणांचा संदर्भ घेत असतात किंवा डोळ्यांचा संपर्क न राखता फळ्यावर फक्त लिहित असतात मानूसोव आणि पॅटरसन यांनी शिक्षकांसाठी डोळ्याच्या वर्तनाबद्दल संभाव्य महत्व प्रतिबिंबित केले आहे ज्याला त्यांनी शिक्षकांचे टक लावून पाहणे किंवा शिक्षकांची नजर असणे म्हटले आहे ते आपण विद्यार्थ्यांचे वर्तन व्यवस्थापित करण्यासाठी बर्याचदा वापरतो त्याच वेळी असे आढळले आहे की बेताल किंवा अनियंत्रित विद्यार्थ्यांशी कमीतकमी नजरेचा संपर्क ठेवून अनावश्यक प्रतिकूलता टाळू शकतो तथापि त्याच वेळी आपण एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी अनावश्यक डोळ्यांचा संपर्क टाळणे देखील गरजेचे आहे नाहीतर वैरभाव किंवा धमकीची भावना निर्माण होऊ शकते किंवा त्याच वेळी ती व्यक्ती अनावश्यकपणे बचावात्मक बनू शकते पॅनेल चर्चेदरम्यान डोळ्यांचा संपर्क देखील तितकाच महत्वाचा आहे गटचर्चेत तसेच सार्वजनिक चर्चेत आपल्याला आढळते की बसण्याची व्यवस्था अत्यंत सावधगिरीने केलेली असते ही रचना अशा प्रकारे केली पाहिजे की गटामधील सर्व वक्ते प्रत्येक सहभागीबरोबर सकारात्मक रितीने डोळ्यांचा संपर्क साधण्यासाठी तसेच प्रेक्षकांशी अव्याहतपणे संपर्क साधण्यासाठी सक्षम असतील येथे दिलेल्या चित्रात आपल्याला असे वाटते की गटाचा सदस्य प्रेक्षकांसमोर अर्धवर्तुळात बसलेला असतो आणि त्याच वेळी प्रत्येक वक्त्याच्या समोर योग्य त्या नावाच्या पाट्या असतात आणि प्रकाश देखील पुरेसा असतो या आसन व्यवस्थेच्या तुलनेत जेथे नेत्र संपर्क सकारात्मक बनविण्यास प्रोत्साहित केले जाते तेथे आम्ही इतर काही प्रतिमा देखील पाहू शकतो जेथे डोळ्यांचा संपर्क अजिबातच शक्य नाही या प्रतिमेत आपल्याला असे दिसून आले आहे की सजावट किंवा देखावा अतिशय छान केला आहे तेथे एक छान व्यासपीठ आहे आरामदायक खुर्च्या आहेत कमी टेबल्स आहेत जेणेकरुन प्रेक्षकांना बघायला अडथळा येऊ नये परंतु खुर्च्या एका सरळ रेषेत ठेवल्या असल्यामुळे वक्ते एकमेकांशी नेत्र संपर्क शकत नाहीत या परिस्थितीचा सहभागाची पातळी तसेच वक्त्यांच्या उत्साहावर आपोआपच विपरित परिणाम होतो ही दोन वेगवेगळ्या प्रकारे बसण्याची रचना या परिस्थितीत डोळ्यांच्या संपर्कांचे महत्त्व सांगते मुलाखतीच्यावेळी डोळ्यांचा संपर्क खूपच महत्वाचा आहे थेट आणि सकारात्मक नेत्र संपर्क अनेकदा निवड किंवा नकार यांमध्ये बदल घडवून आणू शकतो डोळे आपण किती लक्ष देतो हे दर्शवितात ते आमच्या परस्परसंवादाच्या दरम्यान आत्मविश्वासाची पातळी तसेच व्यावसायिक तयारीची पातळी देखील सूचित करतात सकारात्मक नेत्रसंपर्कामुळे उमेदवाराची तत्परता तसेच उमेदवारास नोकरीस ठेवणारा मालकाच्या वेळेची कदर आहे आणि त्याची प्रशंसा करण्यास पूर्णपणे तयार आहे असे सूचित करतो आणि केवळ नेत्र संपर्कामुळेच हे प्रतिबिंबित होते डोळ्यांच्या मदतीने आत्मविश्वास देखील व्यक्त होतो म्हणून जर एखाद्या मुलाखतीदरम्यान एखादा उमेदवार बुटांकडे पहात असेल किंवा लक्ष टेबलवर असेल तर या प्रकारच्या नजरेच्या दिशानिर्देशांमुळे उमेदवाराचा कमी आत्मविश्वास तसेच चिंताग्रस्तपणा दिसून येतो त्याच वेळी सकारात्मक आणि आत्मविश्वासाने डोळ्यांशी संपर्क साधल्यास उमेदवार पूर्णपणे तयार असल्याचे दर्शवितो मुलाखती दरम्यान कधीकधी उमेदवार कोणाकोणाशीं डोळ्यांचा संपर्क ठेवायचा या बाबतीत गोंधळतात जर लोकांच्या एका गटाद्वारे त्यांची मुलाखत घेतली जात असेल तर त्यांनी केवळ प्रश्न विचरणाऱ्या व्यक्तीकडे लक्ष दिले पाहिजे किंवा त्यांनी संपूर्ण गटाकडे पहावे मी सुचविते की ज्याने प्रश्न विचारला आहे त्या व्यक्तीकडे आपोआप अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे परंतु ते उत्तर देताना त्यांनी गटातील उर्वरित सदस्यांशीदेखील समान नेत्रसंपर्क ठेवला पाहिजे मुलाखती दरम्यान डोळ्यांमधील सकारात्मक संपर्क प्रामाणिकपणा तसेच उमेदवाराची कामाप्रती आवड आणि हेतू दर्शवितो सकारात्मक नेत्रसंपर्क साधणे चांगले आणि डोळ्याच्या संपर्कात अचानक बदल होऊ नये याची काळजी घ्यावी उदाहरणार्थ आपण सकारात्मक डोळ्याच्या संपर्कात असलेल्या मुलाखत मंडळाचा सामना करत आहात परंतु अचानक एखाद्या विशिष्ट प्रश्नाच्या उत्तरात आपण गोंधळू लागता किंवा आपण नजर टाळण्यास सुरुवात केली तर ते लगेचच नकारात्मकता दर्शविते काही लोकांच्या डोळ्यात विशिष्ट चमक असते डोळे चमकतात आणि बर्याचदा आम्हाला असे दिसून येते की ही चमक तत्परतेशी संबंधित आहे जर एखादा उमेदवार पूर्णपणे तयार असेल आणि जर त्याला खात्री असेल की तो किंवा ती देत असलेले उत्तर बरोबर आहे तर आपोआपच डोळ्यांमध्ये चमक आणि आत्मविश्वास वाढतो ही चमक मुलाखत घेणार्याला असे विचारण्याची अनुमती देते की आपण ज्याबद्दल बोलत आहोत त्यामध्ये आपल्याला स्वारस्य आहे आणि तेच आपण सांगत आहोत आणि त्याचा आपल्याला विश्वास आहे हे महत्त्वाचे आहे की जेव्हा आपण आपल्या यशप्राप्तीबद्दल आपल्या मागील अनुभवाबद्दल किंवा आपल्या शैक्षणिक उत्कृष्टतेबद्दल माहिती देत असतो तेव्हा त्यास विशिष्ट आत्मविश्वासाने आणि डोळ्यांमध्ये चमक असण्याची गरज असते ही चमक नोकरीस ठेवणाऱ्या मालकाला प्रेरणा देते त्यांना असे वाटते की हा असा उमेदवार आहे ज्याला पदाबद्दल नक्कीच स्वारस्य आहे डोळ्यांचा संपर्क हा बहुतेक वेळा विश्वासाशी जोडला जातो कारण एक समाज म्हणून आपल्याला लहानपणापासूनच शिकवले गेले आहे की संभाषणादरम्यान दिसणारा माणूस प्रश्नाचे उत्तर देताना अशी व्यक्ती नसतो ज्यावर आपण सहज विश्वास ठेवू शकतो म्हणूनच आम्ही या कोर्स दरम्यान देहबोलीच्या संवादासाठी डोळ्यांतील संपर्क निश्चितच विश्वासाशी जोडलेला आहे हे काही देशांमध्ये चांगल्या शिष्टाचारासह आणि समानतेसह देखील जोडलेले आहे उदाहरणार्थ जपानमध्ये पारंपारिक वातावरणामध्ये लोकांचा थेट नेत्रसंपर्क टाळण्यासाठी अद्याप प्रोत्साहित केले जाते जे कधीकधी असभ्य समजले जाऊ शकते अमेरिकेत असे थेटपणे पाहणे नेहमीच पसंत असते सांस्कृतिक फरकांची जाणीव असणे चांगले आहे आणि त्याबद्दल संवेदनशील असले पाहिजे थेटपणे पाहणे हे आत्मविश्वास आणि मोकळेपणा दर्शविते संभाषणादरम्यान आपण सतत डोळ्यांचा संपर्क कायम ठेवणे महत्वाचे आहे कधीकधी हे शक्य आहे की एखाद्या गोष्टीबद्दल विचार करण्यासाठी किंवा आपल्या विचारांचे आयोजन करण्यासाठी काही सेकंदांकरिता दूर जातो आणि हे अगदी योग्य आहे तर हा थेट डोळ्यांच्या संपर्काचा एक भाग आहे आणि आपण विचारांची पुनर्रचना करण्यासाठी दोन सेकंद शोधत असतांनाही हे नकारात्मक आहे असे समजू नका एखाद्या सादरीकरणा दरम्यान तसेच एखाद्याशी संभाषणादरम्यान आपण ज्याच्याशी बोलत आहात त्याचे डोळे आपल्याकडे आकर्षित होणे महत्वाचे आहे एखाद्या व्यक्तीकडे टक लावून पाहण्याकरिता आपण सादरीकरणादरम्यान कधीकधी पेन किंवा पॉईंटर वापरत असतो आपण एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना आपल्याला आढळते की ती व्यक्ती इतर ठिकाणी पहात आहे ज्यावरून असे सूचित होते की त्याला किंवा तिला कदाचित आपण ज्या गोष्टी बोलत आहोत त्याबद्दल रस नसेल किंवा स्वतःच्या विचारांमध्ये व्यग्र आहे हे कधीकधी एक चांगली रणनीती म्हणून कार्य करते आपण पेन किंवा पॉईंटर वापरून हळूहळू त्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर आणू शकतो हळूहळू आपल्याला आढळेल की त्या व्यक्तीचे डोळे पेनवर केंद्रित होतात आणि हळूहळू आपण स्पष्ट करू इच्छित असलेल्या मुद्द्यावर आणले जाते तर आपणास असे वाटेल की हळू हळू दुसर्या व्यक्तीचे डोळे आपल्याकडे आकर्षित करून आपण त्या व्यक्तीस आपण ज्या मुद्द्यावर लक्ष देऊ इच्छिता ते करू शकता हे केवळ अशा प्रकारच्या बोर्ड किंवा स्क्रीन सादरीकरणादरम्यानच महत्वाचे नाही तर आपण कागदावर ही काही दाखवत असताना तितकेच महत्वाचे आहे या प्रकारच्या संवादां दरम्यान हीच रणनीती कार्य करते तसेच मी एलएनपींमधून घेतलेल्या या विशिष्ट प्रतिमेत हे अगदी स्पष्ट होते पहिल्या प्रतिमेमध्ये आपण पाहू शकतो की वक्ता हे पाहण्याचा प्रयत्न करीत आहे की एकटक लक्ष पेनच्या टोकाकडे आहे ना आणि नंतर दुसर्या प्रतिमेत त्या व्यक्तीने हळूहळू पेन पुस्तकाकडे किंवा वहीजवळ आणला आहे जेथे व्यक्तीला एकाग्र करणे आवश्यक आहे तर संवादादरम्यान डोळ्यांना नियंत्रित ठेवण्यामुळे व्यक्तीच्या विचारांच्या पद्धतींवरही नियंत्रण ठेवता येते हे सार्वजनिक भाषणाच्या तसेच कोणत्याही सामाजिक संवादा दरम्यान जेव्हा एखादी गोष्ट औपचारिक स्थितीत असते तेव्हा दिसून येते डोळ्यांचा संपर्क राखणे खूप महत्वाचे आहे कारण अनेकदा आपल्याला परिषदा दरम्यान सादरीकरणे द्याव्या लागतात आणि आपल्याला अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात या प्रश्नांची उत्तरे देताना विश्वास निर्माण करण्यासाठी आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी सकारात्मक नेत्रसंपर्क साधणे महत्वाचे आहे अशा परिस्थितीत संपूर्ण शरीर प्रेक्षकांच्या दिशेने ठेवण्याचा सल्ला दिला जातो प्रेक्षकांकडे अशा प्रकारे बघितले पाहिजे की त्या प्रश्नाकडे आपण पूर्ण लक्ष देऊन ऐकत आहोत असे विचारणाऱ्याला जाणवले पाहिजे या सूचना एखाद्या व्यक्तीस विचार करण्यास मदत करतात की विचारण्यात आलेल्या प्रश्नात आपल्याला खरोखर रस आहे या दृश्यफितीमध्ये आपल्याला दिसेल की एखाद्याचे शरीर आणि डोळ्यांचा संपर्क हे पैलू कशाप्रकारे फार छान काम करतात जेव्हा तो हात हलवतो किंवा एखादी ओळ बोलते तेव्हा प्रत्येकाला असे वाटते कि तो फक्त तुमच्याशीच बोलत आहे आणि म्हणूनच तो जगप्रसिद्ध आहे तो लोकांना असे वाटायला लावतो ते एकमेव व्यक्ती आहेत ज्याची त्याला सर्वात जास्त काळजी आहे लोक नेहमीच प्रश्न विचारतात की हा परिणाम कसा घडतो माझे गृहितक माझे संशोधन किंवा प्रबंध सांगतो कि हा परिणाम फक्त नेत्रसंपर्क असेल तरच साधतो मला वाटते की 12 वर्षासाठी एका छोट्या राज्याचे राज्यपाल आणि कॉंग्रेसच्या अध्यक्षांनी काही कायद्यावर स्वाक्षरी केली तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल ती म्हणजे बिल क्लिंटन बोलत असताना बहुतेक वेळा 90 ते 95 टक्के ते थेट या बाईकडे पहात आहेत ते तिच्याशी सतत नेत्र संपर्क ठेवून आहेत बऱ्याच लोकांना जेव्हा ते ऐकत असतात तेव्हा त्यांना एखाद्याच्या डोळ्यांकडे पाहण्यात काहीच अडचण नसते परंतु जेव्हा बोलण्याची वेळ येते तेव्हा ते डोळे त्यास फारच अस्वस्थ करतात येथे बिल क्लिंटन यांचे उदाहरण दिले आहे खरं तर ते म्हणजे बिल क्लिंटन या बाईपासून दूर जाताना ते प्रथम आपल्या शरीराने असे दर्शवितात की ते त्या बाजूला वळून आणखी काही सेकंद बोलतात आणि त्यानंतरच ते मागे सरकतात तर नेत्र संपर्क त्वरित तुटत नाही असा समज आहे की ते निरोप घेतल्यासारखे आहे तिला माहित आहे की हे संपले आहे तर बहुतेक लोक 10 वर्षांपूर्वी मिळवलेल्या पैशांपेक्षाही कमी पैशांसाठी अधिक मेहनत घेत आहेत कारण आपण एका अयशस्वी आर्थिक सिद्धांताच्या जोखडात आहोत फक्त इतर लोक म्हणतात म्हणून नाही परंतु मला वाटते की आम्हाला अमेरिकेत गुंतवणूक करावी लागेल तर ते येथून हलतात आणि चालायला लागतात हे आपण पाहू शकतो नोकऱ्यांपासून अमेरिकन शिक्षण आरोग्यासाठी लागणार्या खर्चावर नियंत्रण ठेवते आणि अमेरिकन लोकांना पुन्हा एकत्र आणते आम्ही चांगल्या आणि सकारात्मक नेत्र संपर्काबद्दल बोलत आहोत परंतु सुरुवातीला डोळ्याच्या संपर्कावर जास्त जोर दिला जात आहे कधीकधी संप्रेषणात अस्वस्थतेची पातळी निर्माण होते आणि एखाद्याला सामूहिक चर्चेत मुलाखतींमध्ये किंवा विचारमंथन सत्रांमध्ये भाग घेताना सादरीकरण करताना चांगला आणि सकारात्मक नेत्र संपर्क राखण्याच्या दबावाबद्दल भीती वाटू शकते आणि म्हणूनच हा दबाव एकप्रकारे आपल्याला अस्वस्थ करतो आणि म्हणूनच असे लक्षात आले आहे की ज्यांना डोळ्यांचा संपर्क राखणे आवश्यक आहे याची जाणीव आहे आणि अद्याप ते करण्यास असमर्थ आहेत त्याचा परिणाम म्हणजे त्यांचे नकारात्मक शारीरिक हावभाव दिसतात तर हा भेद टाळण्यासाठी आम्ही कोणती धोरणे अवलंबू शकतो ही परिस्थिती टाळण्यासाठी कधीकधी लोक वस्तू सहजगत्या उचलण्याचा प्रयत्न करतात उदाहरणार्थ कागदावरील वजन जे टेबलावर पडलेले असते आणि मग ते त्याकडे पहातच राहतात खरं तर ते मुलाखतकर्त्याशी बोलण्याऐवजी ते त्या वस्तूशी बोलू लागतात तथापि डोळ्यांचा नकारात्मक संपर्क आणि डोळ्यांचा नको तितका संपर्क ही वाईट असतो जर एखाद्याने मुलाखत घेणाऱ्यांच्या डोळ्यात एकटक रोखून बघितले एकदाही डोळ्याची उघडझाप केली नाही तर संपूर्ण मुलाखतीचा एक खूप विचित्र परिणाम दुसऱ्या व्यक्तीवर होते या दोन अत्यंत टोकाच्या परिस्थिती उद्भवू नयेत म्हणून आपण आनंदी मध्यम मार्गाची आखणी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मी एका युक्तीचा उल्लेख करू इच्छितो जी मला खूप प्रभावी वाटली आहे त्याचा प्रथम उल्लेख डेल कार्नेगी यांनी केला होता आणि ही युक्ती अगदी सोपी आहे मुलाखतकारांच्या डोळ्यांचा रंग नोंदविण्यासाठी आपल्याला मुलाखत घेणाऱ्याच्या डोळ्यांकडे जास्त काळ बघावे लागेल काही सेकंदाच्या डोळ्यांच्या संपर्कामुळे व्यक्ती असा विचार करते की आपण सकारात्मक नेत्रसंपर्क साधण्यात अजिबात संकोच करत नाही आणि हे अशा लोकांना मदत करते ज्यांना डोळ्यांचा योग्य संपर्क ठेवणे त्रासदायक वाटत असते सादरीकरणादरम्यान नेत्रसंपर्क राखणे थोडे अवघड असू शकते खूप प्रेक्षक असल्यास आपण प्रत्येकाकडे पाहू शकत नाही तर काही विशिष्ट मार्ग किंवा पद्धती वापरल्या जाऊ शकतात सभागृहात बसलेल्या लोकांच्या पुढच्या रांगेत डोक्याच्या वरच्या बाजूस पाहण्याची एक विशिष्ट पद्धत आहे उदाहरणार्थ आपण पहिल्या रांगेकडे पाहू शकतो परंतु त्यांच्या डोळ्याकडे पाहण्याऐवजी पण त्यांच्या डोक्याच्या दोन इंच वरून पाहण्याचा प्रयत्न करू शकतो आणि मग मागच्या बाजूस बसलेल्या लोकांनाही वाटते कि त्यांच्याकडे लक्ष्य आहे तसेच पुढच्या रांगेतील लोकांकडेही पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत आणखी एक युक्ती म्हणजे प्रेक्षक झेड आकारामध्ये बसले आहेत असा विचार करणे डोळ्यांच्या मदतीने आपण या झेड मार्गाने बसलेल्या लोकांकडे पाहण्याचा प्रयत्न करु शकतो आणि लोकांच्या वेगवेगळ्या विभागांशी सकारात्मक पद्धतीने डोळ्यांचा संपर्क ठेवणे शक्य असते आपल्या डोळ्यांने झेड बनवताना प्रेक्षकांच्या काही विभागांकडे गरजेनूसार एकदा आणि दोनदा पाहणे आवश्यक आहे डोळ्यांचा सकारात्मक संपर्क साधत असताना संपूर्ण चेहरादेखील संपर्कात असणे आवश्यक आहे हे शिकणे महत्त्वाचे आहे आपण देहबोलीबद्दलच्या आपल्या चर्चेत नंतर हे पाहूया संपूर्ण चेहऱ्याच्या संपर्कामध्ये हसू तसेच मान हलवून दिलेला होकार देखील समाविष्ट असतात विशेषत ते परस्परसंवाद सत्राच्या दरम्यान प्रेक्षकांमध्ये सकारात्मकतेची भावना समाविष्ट करतात त्याच वेळी जर आपण डाव्या वळणावर उभे असाल तर आपल्याला समुहाच्या प्रत्येक कोपऱ्यातील वास्तविक किंवा काल्पनिक बिंदू किंवा व्यक्तीवर लक्ष्य वेधावे लागेल आणि नंतर वेगवेगळ्या प्रकाराने नेत्रसंपर्क ठेवून आपण छाप पाडू शकतो की मोठ्या संख्येने असलेल्या प्रेक्षकांकडेही आपण पहात आहोत जरी आम्ही मोठ्या संख्येने असलेल्या प्रेक्षकांशी थेट डोळ्यांनी संपर्क साधू शकलो नाही तरीही हा नेत्रसंपर्क कायम ठेवण्याची आपली इच्छा आहे हे समजून घेणे खरोखरच आवश्यक आहे अपुऱ्या किंवा कमी प्रमाणातील नेत्रसंपर्काचा परिणाम अतिशय विचित्र होतो विविध दूरचित्रवाणी कार्यक्रमांमध्ये मजेदार क्षणांच्या निर्मितीसाठी डोळ्याच्या संपर्कांना खूप महत्व दिले गेले आहे 1994 ते 2004 दरम्यान एनबीसी या दूरचित्रवाणीवरील 10 हंगामांकरिता प्रसारित झालेल्या अमेरिकन दूरचित्रवाणी सिटकॉम मित्रांपैकी काही जण कदाचित परिचित असतील ही कथा सहा मित्रांवर आधारित आहे आणि या विशिष्ट कात्रणामध्ये आपण काही मजेदार क्षण पाहू शकतो जेव्हा वेगवेगळे मित्र डोळ्यांचा संपर्क समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यात कधीकधी नेत्रसंपर्क अति जास्त आणि कधीकधी खूपच कमी असतो यापैकी प्रत्येक सिद्धांतासाठी तीन प्राथमिक श्रेणींमध्ये पुढील उपवर्गीकरण केले जाऊ शकते हे चेहऱ्यावर दिलगिरी सूचित करणे आहे आपण त्याच्या डोळ्यामध्ये पहाल मी सांगत आहे मी हे करू शकतो आपण हे करू शकता ऐका आम्हाला खरोखरच भयानक वाटते संदर्भ वेळ 2444 नेत्रसंपर्क त्याच्याकडे पाहू नका त्याच्याकडे पाहू नका मित्रांनो आम्ही दिलगीर आहोत परस्परसंवादी परिस्थितींमध्ये डोळ्यांचा सकारात्मक संपर्क महत्त्वपूर्ण असतो परंतु आपल्याला कोणत्या प्रकारचे भिन्न दृष्टीक्षेपाचे अर्थ आहे हे समजून घेणे देखील उपयुक्त ठरेल बाजूच्या दृष्टीक्षेपात आणि त्याद्वारे संप्रेषण करू शकणारे भिन्न संदेश काय आहेत ते पाहूया हे वैमनस्य अनिश्चितता किंवा संशयाची भावना व्यक्त करू शकते आणि त्याच वेळी ते दुसर्या व्यक्तीमध्ये स्वारस्य असल्याचे हि सूचित करते जी भावना व्यक्त केली जात आहे ती नेमके काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण त्याच्याबरोबरच्या अविर्भावांच्या वर्तनाकडे लक्ष दिले पाहिजे जर ते वैरभाव आणि संशय या भावनांचे असतील तर आपणास असे दिसून येईल की डोके दुसऱ्या दिशेला फिरवले जाईल भुवया उंचावतील कपाळावर आठ्या दिसतील तोंड कोरडे व गंभीर असेल त्याच वेळी एखाद्यास स्वारस्य असेल तर मान वळविली जाऊ शकते डोके थोडे कललेले भुवया उंचावल्या जाऊ शकतात थोडेसे स्मित आणि बर्याचदा आपल्याला असे आढळेल की हे प्रियाराधनाचे संकेत देखील समजले जातात तर आपणास असे दिसून येते की दृष्टीक्षेपाचे महत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला शारीरिक संकेतांकडे लक्ष देणे देखील आवश्यक आहे जसे आपण यापूर्वी चर्चा केली आहे त्याप्रमाणे विशिष्ट अभाषिक संकेत हे वेगळ्या शब्दासारखेच असतात ज्याचे भिन्न अर्थ असू शकतात केवळ जेव्हा आपण अविर्भावांच्या हालचालींच्या समूहाकडे पाहतो तेव्हा आपण त्याना वाक्यात ठेवून अर्थ निराकरण करण्यास सक्षम असतो त्याचप्रमाणे तुम्हाला असेही आढळेल की डोळ्यांची उघडझाप देखील नकळत होते जेव्हा एखादी व्यक्ती स्वतच्या विचारात मग्न असेल आणि परिस्थितीपासून अलग होऊ इच्छित असेल किंवा इतरांना स्वतच्या मनापासून लांब ठेवू इच्छित असेल तेव्हा हे उद्भवू शकते डोळ्यांची उघडझाप सुचविते की ज्यांच्याशी बोलत आहे त्या व्यक्तीशी वागणे मेंदू सहन करू इच्छित नाही किंवा त्या व्यक्तीस त्यात अजिबात रस नाही ही गोष्ट अत्यंत वेदनादायक वाटते तर आपणास असे दिसून येईल की दोन किंवा तीन सेकंदांकरिता डोळे आपोआप बंद होतात आणि एखाद्या दृष्टीक्षेपाने व्यक्ती आपल्याला त्याच्या मनातून क्षणात काढून टाकावीशी वाटत असेल तर ते आपल्याला नकारात्मक दृष्टीक्षेपाने समजते भिरभिरणारे डोळे किंवा टक लावून पाहण्याचे टाळणे ही काही इतर उदाहरणे आहेत विचित्र डोळ्यांची नजर सुचविते कि एखादी व्यक्ती खोलीत प्रवेश करते आणि एकाच नजरेने खोलीत काय होत आहे हे तपासते कधीकधी असे दिसून येते की आधिकारातील एखाद्या व्यक्तीने खोलीत प्रवेश केला आणि मेंदू त्यापासून संभाव्य सुटका करण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करीत असताना अत्यंत चिंताग्रस्त परिस्थितीत प्रत्येकजण काय करीत आहे किंवा एकाच वेळी काय शोधू इच्छित आहे हे मला सुचवायचे आहे अशा परिस्थितीत जर उर्वरित हालचालींच्या संकेताद्वारे सूचित केले गेले आणि प्रमाणीकृत केले तर ते एखाद्या व्यक्तीची असुरक्षितता दर्शवते विचित्र किंवा भिरभिरणारे डोळे देखील लोकांच्या वर्तनांशी निगडीत आहेत तथापि संशोधनातून असे सांगितले आहे की सराव केलेले खोटारडे दीर्घ कालावधीसाठी टक लावून बघण्यास शिकले आहेत म्हणून अनावश्यकपणे दीर्घकाळ टक लावून पाहणे तसेच डोळे मिचकावणे सुचविते की ती व्यक्ती खोटे बोलत आहे त्याच वेळी डोळे दीर्घकाळ बंद ठेवण्याची कृती सुचविते की आपल्या मनात जे आहे ते आपण बोलू इच्छित नाही नजर चुकविणे किंवा डोळ्यात बघणे टाळणे हे सहसा नकारात्मक भावनांशी संबंधित असते एखादी व्यक्ती चिंताग्रस्त निराश असल्यास दुसर्या व्यक्तीस टाळावेसे वाटू शकते तसेच ते राग किंवा श्रेष्ठत्व दर्शविणारे असू शकते तथापि आपल्याला असे आढळेल की कधीकधी नजर टाळणे हे एखाद्या व्यक्तीस गौण म्हणणे या उद्देशाने देखील असू शकते किंवा काहीवेळा चिंता आणि तीव्रता कमी करण्याच्या निमित्ताने देखील असू शकते म्हणून आम्ही डोळ्याच्या संपर्कांचे विविध प्रकार पाहिले आहेत जेथे डोळ्यांचा सकारात्मक संपर्क आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे एक नकारात्मक संपर्क आपल्यासाठी नकारात्मक सभोवताल तयार करतो तथापि डोळ्यांची अशाब्दिक भाषा समजण्यासाठी इतर संबंधित संकेत देखील प्रमाणीकृत करणे महत्वाचे आहे एक अतिशय चित्तवेधक माहिती आपणास सूचित करते की देहबोलीच्या इतर संकेतांशी डोळे कसे जोडले जातात आणि एखाद्या विशिष्ट निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी ते आपल्याला कसे मदत करतात येथे मी हे देखील सांगू इच्छिते की बोलण्याची गती आणि आकलनाच्या गतीमध्ये फरक आहे साधारणत आपल्यात सरासरी शिक्षित व्यक्तीत प्रति मिनिट जवळपास 650 ते 700 शब्द ऐकण्याची क्षमता असते तथापि भाषणाचा दर तुलनेने हळू असतो सहसा प्रति मिनिट 150 शब्दांपेक्षा जास्त बोलू शकत नाही यापेक्षा अधिक शब्द बोलले तर भाषण खूप वेगवान होईल आणि प्रेक्षकांना योग्यरित्या समजू शकणार नाही म्हणूनच असे दिसून येते की श्रोते ऐकण्याचे सरासरी तीन भागात विभाजन करतात आणि ते आपोआप त्या मजकूराचे मूल्यांकन करण्यासाठी वापरतात शारीरिक हालचालींच्या संकेतांवर लक्ष केंद्रित करणे डोळ्यांकडे पाहणे यावरुन नकार देणे किंवा संमती किंवा आव्हान द्यायचे ठरविले जाते बर्याचदा आपल्याला असे आढळेल की उतावळा विद्यार्थी तसेच कोणत्याही व्यावसायिक संवादामध्ये उतावळा वक्ता अडथळा आणू शकतो आणि हे सहसा भाषणातील अभाषिक घटकांमुळे घडते जर भाषण किंवा सादरीकरणादरम्यान श्रोता वक्त्याकडे दुर्लक्ष करत असेल तर तो असे सुचवितो की श्रोता त्या मजकूराशी सहमत नाही किंवा त्याबद्दल काही आकस असतील चर्चेदरम्यान वक्त्याकडे पहात असाल तर ते स्वारस्य आणि संमती सूचित करतात जर एखादा वक्ता प्रेक्षकांकडे पहात असेल तर तो त्या माहिती किंवा मजकुराविषयी आत्मविश्वास तसेच प्रेक्षकांनाही त्यात सामावून घेण्यासाठी मोकळेपणा दर्शवितो तथापि जर वक्ता श्रोत्यांपासून दुसरीकडेच पाहत असेल तर असे सुचवतो की एकतर त्या व्यक्तीस माहिती किंवा मजकुराविषयी विश्वास नाही किंवा प्रश्न विचारण्यास टाळण्याचा किंवा त्याच वेळी काही भावना लपविण्याचा प्रयत्न करत आहे विशिष्ट परिस्थितींमध्ये विशेषतः व्यावसायिक परिस्थितीत व्यावसायिक स्थान देखील महत्त्वाचे असते उच्च स्थानाचे लोक तुलनेने कमी दिसतात परंतु त्यांना इतर लोक काय म्हणतात ते ऐकून घ्यावे लागते आणि ते त्यांच्या खालच्या पदावरील अधिकाऱ्यांकडे त्यांच्याशी बोलत असताना किंवा त्यांच्याकडे विशिष्ट सूचना देताना लक्ष देऊन बारकाईने पाहतात म्हणूनच आम्ही पूर्वीच्या दृश्यफितीमध्ये पाहिले की अभाषिक संकेतांना एकत्र करणे महत्वाचे आहे आम्ही मागील विभागात मेंदूच्या भाषिक प्रोग्रामिंगचा उल्लेख केला होता त्याची सुरुवात डॉक्टर रिचर्ड बँडलर आणि डॉक्टर जॉन ग्राइंडर यांनी केली होती आणि आपण पाहू शकतो की हे आपल्या स्वतःच्या मनाची भाषा शिकण्यासारखे आहे त्यांनी त्यांच्या संशोधनाच्या मदतीने प्रमाणित केले आहे की डोळ्यांची हालचाल बोलणाऱ्याच्या मनामध्ये चालू असलेल्या पार्श्वभूमी प्रक्रिया सूचित करते आणि नंतर ही नजर पाहणार्या दिशेने प्रतिबिंबित होते मागील मॉड्यूलमध्ये त्याबद्दल सविस्तर चर्चा केली आहे आणि या आकृत्याकडे बारकाईने पाहिले तर आपल्याला त्यासंदर्भात पुढील माहिती समजेल ही आकृती देखील एनएलपीच्या शोधांचा पुनःउच्चार करते जी आमच्यासाठी उपयुक्त आहेत आणि ती व्यक्ती एखाद्या विशिष्ट दिशेने पहात असेल तर त्याचे संकेत काय असू शकतात ते सांगितले आहे आपणास असे आढळेल की डाव्या आणि उजव्या दिशानिर्देशांमध्ये विविध प्रकारच्या विचारपद्धतींचे सूचक आहेत जरी एनएलपी एक विज्ञान म्हणून अलीकडे स्थापित केले गेले आहे परंतु असे आढळले आहे की एनएलपीची पहिला उल्लेख विल्यम जेम्स ट्रिटीज प्रिंसिपल ऑफ सायकोलॉजि मध्ये प्रकाशित झालेल्या मानसशास्त्रातील ग्रंथ सिद्धांतांमध्ये आढळला आहे साहित्याचे विद्यार्थी या कार्यास परिचित आहेत कारण ह्याचा उल्लेख प्रथमच चेतना प्रवाहा संबंधित झाला होता विल्यम जेम्स यांनी मूलतः विचारांच्या प्रक्रियेसह डोळ्यांच्या हालचालींच्या संबद्धतेचे दस्तऐवजीकरण केले होते आणि त्याने मानसशास्त्राच्या तत्त्वांमध्ये वर्णन केले होते की डोळ्याच्या बुबुळांमध्ये दबाव अभिसरण भिन्नता आणि अस्थिरता वाढल्यास दृश्यप्रतिमे बद्दल विचार केला पाहिजे तथापि ही कल्पना १९७० पर्यंत सुप्त राहिली होती आत्ताच लावलेल्या चित्रफितीद्वारे असे दिसून येते की डोळ्यांच्या संपर्काची बाब म्हणून एनएलपीच्या मूलभूत निष्कर्षांचा अभ्यास करता येतो मेंदूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या माहितीचे तुकडे साठवलेले असतात आणि सहसा जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रकारच्या माहितीबद्दल विचार करतो तेव्हा आपले डोळे एका विशिष्ट दिशेने जातात बर्याच लोकांना दृश्यात्मक आणि बालपणीच्या आठवणीबद्दल जेव्हा ते मित्रांबरोबर खेळत असत हे विचारले की ते डावीकडे बघून आठवतात परंतु जर आपण लोकांना आकडेवारीसारख्या रेखीय गोष्टींबद्दल विचारले त्यांना संख्या जोडायला सांगितले तर ते बर्याचदा उजवीकडे बघतात लोक जेव्हा भावनिकरित्या अस्वस्थ असतात तेव्हा खाली आणि उजवीकडे बघतात जेव्हा आपण स्वतःशी बोलत असतो तेव्हा तसेच जेव्हा एखाद्या गोष्टीचे उत्तर तयार करत असतो तेव्हा खाली व डावीकडे बघायला लागतो आपल्याला आडव्या किंवा समांतर पातळीवरहि ऐकू येते जर आपण रात्री उशीरा घरी असलो तर पहाटे 3 वाजता बाहेर होणारा गडबड गोंधळही आपल्याला ऐकू येईल मांजरी आपल्या डब्यांभोवती खेळत असतील किंवा आपणास आवाज ओळखीचा असेल तर आपण डावीकडच्या बाजूस पहातो कारण हीच स्मृतीची बाजू समजली जाते तथापि जर हा आवाज आपल्याला ओळखीचा नसेल तर आपण उजवीकडे पहातो आणि प्रयत्न करतो की काय करावे तर यासह आम्ही डोळ्यांची अशाब्दिक भाषेची चर्चा समाप्त करतो तथापि नंतर जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारचे हालचालींच्या संकेतांचे गट पाहणार आहोत तेव्हा आम्ही पुन्हा काही नजरांशी संबंधित संदर्भ घेणार आहोत